नमस्कार मागच्या आठवड्यात आपण सुपरपोझिशन थिअरम आणि थेवेनिन्स थिअरम ह्या अतिशय महत्त्वाच्या थिअरम्स बद्दल चर्चा केली ह्या आठवड्यातदेखील असेच काही सर्किट एनालिसिसचे थिअरम्स आपण पाहणार आहोत आणि आज आपण नॉर्टन्स थिअरम ने सुरुवात करुया मागच्या आठवड्यात आपण थेवेनिन्स थिअरम बद्दल चर्चा केली आणि फ्रेंच टेलिग्राफ इंजिनियरने 1883 मध्ये आपल्याला थेवेनिन्स थिअरम दिला हे देखील बोललो त्यानंतर सुमारे 43 वर्षांनंतर म्हणजे 1926 मध्ये USA मधील बेल टेक्निकल येथील इंजिनियर इ नोर्टन ने नॉर्टन्स थिअरम दिला नॉर्टन्स थिअरम नुसार दोन लिनियर टर्मिनल सर्किट हे त्याच्या इक्विव्हॅलंट सर्किट ने रिप्लेस होते ज्यात एक करंट सोर्स INआणि त्या बरोबर पॅरलल रेझिस्टर RN असतो जेव्हा इंडिपेंडंट सोर्सेस बंद असतात तेव्हा IN हा टर्मिनल्स मधील शॉर्टसर्किट करंट आणि RNहा टर्मिनल्स मधील इक्विव्हॅलंट इनपुट रेझिस्टन्स येथे रेझिस्टन्स RNअसतो पुन्हा एकदा बंद म्हणजे व्होल्टेज सोर्सला शॉर्टसर्किट करणे आणि करंट सोर्सला ओपन सर्किट करणे होय आपण जर थेवेनिन्स थिअरम बरोबर ह्याचा संबंध पहाल तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला आठवेल तिथे थेवेनिन्स थिअरममध्ये आपल्याला VThआणि RTh काढायचे असते त्याचप्रमाणे आपल्याला नॉर्टन्स थिअरममध्ये IN आणि RN काढण्याची गरज आहे त्यामुळे आता आपल्याला माहित नसलेल्या लिनियर 2 टर्मिनल सर्किटच्या दृष्टीने नॉर्टन्स थिअरम समजून घेऊया आपल्याला सर्किट मधील टर्मिनल a b च्या एक्रॉस नॉर्टन्स इक्विव्हॅलंट काढण्याची गरज आहे थेवेनिन्स थिअरम बाबत आपल्याला आठवत असेल तर लिनियर टू टर्मिनल सर्किट हे त्याच्या इक्विव्हॅलंटने म्हणजे थेवेनिन्स इक्विव्हॅलंट सर्किटने बदलू शकते तर थेवेनिन्स इक्विव्हॅलंट काय होते दुसरे तिसरे काही नसून दोन नोडमध्येVThरेझिस्टन्स RTh बरोबर सीरिजमध्ये होता आता नॉर्टन्स थिअरममध्ये काय होईल कोणत्याही सर्किटला त्याच्या नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किटने बदलायचे ज्यामध्ये करंट सोर्स IN हा RNह्या रेझिस्टन्स बरोबर पॅरलल असेल तर हे आपले लिनियर 2 टर्मिनल नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट आहे जर आपल्याला मागच्या आठवड्यात चर्चा केलेले सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आठवत असेल तर आत्ता आपण पाहत असलेली ही दोन्ही सर्किट्स म्हणजे थेवेनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट आणि नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट अगदी सारखी दिसतात तुम्हाला येथे समजेल की जर आपण व्होल्टेज सोर्सचे करंट सोर्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन केले तर काय होईल व्होल्टेज सोर्स भागिले सीरिज मधील रेझिस्टन्स RTh म्हणजे हा इथला करंट सोर्स असेल तर आपण काय म्हणू शकाल RThRNआणि INVThRTh त्यामुळे आपण जर सोर्स ट्रान्सफॉर्मेशन केले तर आपल्याला समजेल की थेवेनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट हे नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये रूपांतरित करता येऊ शकते त्यामुळे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन तंत्र वापरून आपण असे म्हणू शकतो की थेवेनिन्स रेझिस्टन्स हा नॉर्टन्स रेझिस्टन्स असतो तर आता नॉर्टन्स इक्विव्हॅलंट करंट आपण कसा काढणार आपल्याला दिलेली शॉर्टसर्किट टेस्ट वापरून आपण काढू शकतो आता ह्या केसमध्ये हे जर 2 टर्मिनल लिनिअर सर्किट आहे हे दोन टर्मिनल्स आपल्याला शॉर्टसर्किट करावे लागतील आणि शॉर्टसर्किट करंट मोजावा लागेल शॉर्टसर्किट करंट म्हणजेच नॉर्टन्स करंट आहे हे आपल्या कसे लक्षात येईल आता जर आपण नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट पाहिले टर्मिनल्स a b शॉर्टसर्किट केले तर त्यामधील शॉर्टसर्किट करंट हा IN करंट का असेल कारण शॉर्ट सर्किटमुळे RN हा सिग्निफिकँट कॉम्पोनंट नसेल कारण तो देखील पुन्हा शॉर्टसर्किट होईल त्यामुळे IN हा शॉर्टसर्किट करंट म्हणजेच नॉर्टन्स करंट आपल्याला मिळेल नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये येथे रेझिस्टन्स RN आणि टर्मिनल a b मध्ये करंट IN असे आपल्याला दाखवता येईल या दोन सर्किटची तुलना केली तर टर्मिनल a b मध्ये त्यांच्या V I कॅरेक्टरिस्टिक्स सारख्या असल्यामुळे ती दोन्ही सर्किट्स इक्विव्हॅलंट आहेत असे आपण म्हणू शकतो टर्मिनल a b ला शॉर्टसर्किट केल्यानंतर त्यामधून वाहणारा करंट म्हणजे नॉर्टन्स करंट IN आहे येथे देखील आपण RThथेवेनिन्स रेझिस्टन्स जो नॉर्टन्स रेझिस्टन्सच आहे तो काढण्यासाठी आधीच चर्चा केलेली सर्किट तंत्र किरचॉफ व्होल्टेज लॉ किरचॉफ करंट लॉ वापरू शकता थेवेनिन्स थिअरममध्ये चर्चा केल्याप्रमाणे जसे दोन पर्याय होते तसेच येथे नॉर्टन्स रेझिस्टन्स काढण्यासाठी आपल्याकडे दोन केसेस आहेत पहिली केस म्हणजे जेव्हा नेटवर्कमध्ये कोणतेही इंडिपेंडेंट सोर्सेस नसतात तेव्हा आपल्याला काय करावे लागेल ही आहे येथे आपल्याला सरळ इंडिपेंडेंट सोर्सेस बंद करायचे असतात त्यामुळे नेटवर्कच्या टर्मिनल्स a b यांच्या दरम्यान पाहिले असता मिळणारा रेझिस्टन्स हा RNअसतो हेच आपण मागच्या आकृतीत पाहिले त्यामुळे या बाजूने a b कडे पाहिल्यास दिसणारा इनपुट रेझिस्टन्स हाच नॉर्टन्स रेझिस्टन्स असतो त्यामुळे नेटवर्कच्या टर्मिनल्स a b यांच्या दरम्यान पाहिले तर रेझिस्टन्स RN मिळेल दुसरी केस म्हणजे जेव्हा नेटवर्कमध्ये डिपेंडंट सोर्सेस असतात तेव्हा आपल्याला काय करावे लागेल येथे आपण सर्किटमध्ये असलेले डिपेंडंट सोर्सेस तसेच ठेवून इंडिपेंडेंट सोर्सेस बंद करू शकतो थेवेनिन्स थिअरममध्ये आपण पाहिले होते तसेच या थिअरममध्ये देखील इंडिपेंडेंट सोर्सेस इतर सर्किट व्हेरिएबलनुसार बदलत असल्यामुळे त्यांना आपण बंद करू शकत नाही त्यामुळे नेटवर्कमध्ये डिपेंडंट सोर्सेस आपण तसेच ठेवू आणि नॉर्टन्स रेझिस्टन्स RNआणि नॉर्टन्स करंट INकाढण्यासाठी सर्किट सोडवू तर त्यासाठी आपल्याला या केसमध्ये काय करावे लागेल थेवेनिन्स थिअरम प्रमाणेच येथेदेखील आपल्याला टर्मिनल्स a b मध्ये व्होल्टेज v नॉट द्यावे लागेल आणि करंट i0 काढावा लागेल आणि या व्हॅल्यूज वापरून RTh एवढाच तो RN काढावा लागेल त्यामुळे थेवेनिन्स रेझिस्टन्स आणि नॉर्टन्स रेझिस्टन्स सारखे असतील आता थेवेनिन्स आणि नॉर्टन्स सर्किट्स मधील जवळचा संबंध जाणून घेऊया आत्ताच आपल्याला समजले की थेवेनिन्स रेझिस्टन्स आणि नॉर्टन्स रेझिस्टन्स समान असतात आणि हे सुद्धा पाहिले की सोर्स ट्रान्सफॉर्मेशनमुळे नॉर्टन्स करंट VThRTh मिळेल त्यामुळे आपण म्हणू शकतो की सोर्स ट्रान्सफॉर्मेशनमुळे थेवेनिन्स थिअरम आणि नॉर्टन्स थिअरम हे दोन्ही संबंधित आहेत RThआणि RN समान आहेत तसेच नॉर्टन्स इक्विव्हॅलंट करंट IN हा VThRTh असेल आपण सरळ असे म्हणू शकतो की हे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आहे म्हणूनच त्याला थेवेनिन नॉर्टन्स ट्रान्सफॉर्मेशन असे म्हणतात त्यामुळे वरील संबंधानुसार आपण येथे पाहू शकतो की VTh INआणि RThहे सर्व संबंधित आहेत म्हणून थेवेनिन्स किंवा नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट काढण्यासाठी आपल्याला मेश एनालिसिस किंवा नोडल एनालिसिस सारखी सर्किट एनालिसिस तंत्र वापरण्याची गरज आहे त्यामुळे आता आपल्यालाVTh IN आणि RTh हे व्हेरीएबल्स काढायचे आहेत तर साधारणपणे आपण काय करतो थेवेनिन्समध्ये आपण टर्मिनल a b च्या अक्रॉस ओपन सर्किट व्होल्टेज काढतो आणि नॉर्टन्स इक्विव्हॅलंटमध्ये टर्मिनल a b च्या अक्रॉस आपल्याला शॉर्टसर्किट करंट करण्याची आवश्यकता आहे आणि त्यानंतर जेव्हा सर्व इंडिपेंडेंट सोर्सेस बंद केलेले असतील तेव्हा आपल्याला टर्मिनल a b मधून दिसणारा इनपुट रेझिस्टन्स काढायचा आहे इनपुट रेझिस्टन्स RTh समान असेल किंवा आपण असे म्हणू शकता की RThआणि RN हे खरंतर सारखेच असतात आता VTh INआणि RThयांच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत त्यामुळे आपल्याला त्यापैकी 2 मोजता येतील आणि त्यानंतर ओहम लॉ वापरून तिसरी व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल तर आपल्याला येथे काय मिळेल आपल्याला टर्मिनल a b एक्रॉस ओपन सर्किट व्होल्टेज VTh मिळेल जेव्हा टर्मिनल्स a b शॉर्टसर्किट असतात तेव्हा त्यातून वाहणारा करंट म्हणजे नॉर्टन्स करंट असतो आणि त्यानंतर ओपन सर्किट व्होल्टेज भागिले शॉर्टसर्किट करंट म्हणजे RTh थेवेनिन्स रेझिस्टन्स मिळेल तो नॉर्टन्स रेझिस्टन्स बरोबर समान असतो आता या सगळ्याचा सारांश म्हणून आपण म्हणू शकता की आपण सर्किटमध्ये कमीत कमी एक इंडिपेंडेंट सोर्स असताना थेवेनिन्स किंवा नॉर्टन्स इक्विव्हॅलंट काढण्यासाठी टर्मिनल a b च्या एक्रॉस ओपन आणि शॉर्टसर्किट टेस्ट करतो हे आवश्यक आहे कारण थेवेनिन्स थिअरममध्ये आपण अशी चर्चा केली होती की जर सर्किटमध्ये इंडिपेंडेंट सोर्स नसेल तर आपण VTh ची व्हॅल्यू काढू शकणार नाही आणि डिपेंडंट सोर्सेस स्थिर होते याची देखील आपण चर्चा केली होती त्याचप्रमाणे या केसमध्ये देखील सर्किटमध्ये जर आपल्याकडे डिपेंडंट सोर्स नसेल इंडिपेंडंट सोर्स नसेल तर आपण करंट IN स्थिर करू शकणार नाही त्यामुळे सर्किटमध्ये एकतरी इंडिपेंडंट सोर्स असायला हवा की जो थेवेनिन्स आणि नॉर्टन्स इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू काढण्यासाठी मदत करेल ही संकल्पना समजण्यासाठी आपण एक उदाहरण बघुया या आकृतीत दाखवलेल्या सर्किटचे नॉर्टन्स इक्विव्हॅलंट आपल्याला काढायचे आहे थेवेनिन्स इक्विव्हॅलंट सर्किटची व्हॅल्यू ज्या पद्धतीने काढली होती त्याच पद्धतीने आपण नॉर्टन्स रेझिस्टन्स काढू शकतो तर आता आपल्याला काय केले पाहिजे आपल्याला व्होल्टेज सोर्स शॉर्टसर्किट आणि करंट सोर्स ओपन सर्किट करावा लागेल आता सुधारित सर्किट कसे असेल या आकृतीत दाखवल्याप्रमाणे असेल त्यामध्ये व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किटेड आणि करंट सोर्स ओपन सर्किटेड असेल आणि आता आपल्याकडे केवळ रेझिस्टन्स उरलेले आहेत आपल्याकडे 8 ओहम 5 ओहम 8 ओहम आणि 4 ओहम असे चार रेझिस्टन्स आहेत आता आपण टर्मिनल a b च्या एक्रॉस हे रेझिस्टन्सचे एकीकरण इनपुट रेझिस्टन्स म्हणून पाहिले तर हा नॉर्टन्स रेझिस्टन्स असेल आपण जर सर्किट पाहिले तर आपल्याला समजेल RN5848520 205254 आता पुढील अवघड काम काय असेल शॉर्टसर्किट करंट आता या केसमध्ये आपल्याला काय करायचे आहे येथे आपल्याला टर्मिनल a b ला सर्वप्रथम शॉर्टसर्किट करावे लागेल त्यामुळे टर्मिनल a b मधून वाहणारा शॉर्टसर्किट करंट काढणे आपल्याला आवश्यक असेल आणि हाच करंट नॉर्टन्स करंट असेल आता जर आपण मूळ सर्किट पाहिले तर आपल्याला कळेल की आपण केवळ टर्मिनल a b शॉर्टसर्किट केले आहे आता जेव्हा आपण टर्मिनल a b शॉर्टसर्किट केले आहे तेव्हा काय होईल हे सर्किट जर आपण अत्यंत काळजीपूर्वक पाहिले तर आपल्याला हा 5 ओहम रेझिस्टन्स आता शॉर्टसर्किट वायर बरोबर पॅरलल दिसेल याचा अर्थ 5 ओहम रेझिस्टन्स देखील आता शॉर्टसर्किटेड आहे त्यामुळे सर्किट मधून त्याला आपण दुर्लक्षित करू शकता आता आपल्याकडे अशाप्रकारे दोन मेश उरलेल्या आहेत हा मेश करंट i1आहे असे समजूया आणि हा 4 ओहम आणि 8 ओहम मधून वाहणारा मेश करंट i2 असेल आणि त्यानंतर हा शॉर्टसर्किट वायर मधून जाणारा आणि नंतर पुन्हा 8 ओहम आणि 12 व्होल्ट असणारा सोर्स आता आपल्याकडे 2 मेश आहेत त्या 2 मेशमधून आपल्याला काय मिळेल जर आपण मेश 1 पाहिले तर त्यातील करंट i1 हे 2 एंपियर आहे आपण हे सर्किट पाहून सहजपणे म्हणू शकतो कारण मेशमध्ये उपलब्ध असणारा करंट हा 2 एंपियर सोर्स आहे पुढे आपल्याला करंट i2ची व्हॅल्यू काढण्याची गरज आहे तो कसा मिळेल त्यासाठी ह्या मेशसाठी आपल्याला मेश इक्वेशन लिहावे लागेल 20i2 4i1 120 आता आपल्याला i1ची व्हॅल्यू माहित आहे त्यामुळे आपण शॉर्टसर्किट करंट i2ची व्हॅल्यू काढू शकतो त्यालाच येथे नॉर्टन्स करंट असे म्हणतात आणि ती व्हॅल्यू 1 एंपियर मिळेल तर आता आपल्याला नॉर्टन्स इक्विव्हॅलंट काय मिळेल आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला नॉर्टन्स इक्विवलंट मिळेल आत्ताच आपण मोजल्याप्रमाणे टर्मिनल a b च्या एक्रॉस 4 ओहम आणि हा 1 एंपियर मिळेल तर मुळात ह्या सर्किटचे नॉर्टन्स इक्विव्हॅलंट म्हणजे जेव्हा टर्मिनल शॉर्टसर्किट असेल तेव्हा मिळणारे 1 एंपियर आणि 4 ओहम रेझिस्टन्स यांचे पॅरलल एकीकरण असेल आता आपल्याला नॉर्टन्स इक्विव्हॅलंट मिळाले आता पुढे काय करायचे नॉर्टन्स करंट हा थेवेनिन्स व्होल्टेज भागिले थेवेनिन्स रेझिस्टन्स असा मोजता येईल तर आपण काय केले पाहिजे आपले थेवेनिन्स थिअरमची माहिती वापरून टर्मिनल a b च्या एक्रॉस असलेले ओपन सर्किट व्होल्टेज काढावे लागेल येथे आपल्याला थेवेनिन्स रेझिस्टन्स काढण्याची गरज नाही कारण तो नॉर्टन्स रेझिस्टन्सएवढाच असतो आणि तो आपल्याला 4 ओहम मिळाला आहे आपल्यासाठी पुढचे अवघड काम थेवेनिन्स व्होल्टेज काढणे हे आहे आणि ते म्हणजे टर्मिनल a b च्या एक्रॉस असलेले ओपन सर्किट व्होल्टेज असेल आपण जर सर्किट पाहिले तर आपल्याला दोन मेश मिळतील आता हे मेश करंट i3 आणि i4 आहेत असे म्हणू या i3ची व्हॅल्यू काय असेल ह्या मेशमध्ये पाहिले असता कळेल की त्याची व्हॅल्यू 2 एंपियर असेल आता आपल्याला i4ची व्हॅल्यू काढायची आहे आपण 12 ने सुरुवात करूया म्हणजे जेव्हा करंटची दिशा इथून तिथे असेल तेव्हा आपण मायनस ते प्लस अशी सुरुवात कराल आता आपल्याकडे हे 4 रेझिस्टन्स आहेत त्यातील करंटची दिशा म्हणजे या करंट i2ची दिशा अशी असेल आणि i1ची ही दिशा असेल आपल्याला i3 या दिशेने मिळेल आणि i4या दिशेने त्यामुळे आपल्याला 4i3 हा कॉम्पोनंट मिळेल त्यानंतर आपल्याला सर्व रेझिस्टन्सची बेरीज करून त्याला i2ने गुणावे लागेल तर आपल्याला काय मिळेल आपल्याला 25i4 मिळेल त्यामुळे ह्या मेशसाठी 25i4 4i3 120 असे इक्वेशन मिळेल आणि आपल्याला i3ची व्हॅल्यू माहित असल्यामुळे i4 हे 0 8 एंपियर मिळेल आता ओपन सर्किट व्होल्टेजची व्हॅल्यू काय असेल ती म्हणजे voc थेवेनिन्स व्होल्टेज 5i4असेल आता आपल्याला थेवेनिन्स व्होल्टेज मिळालेले आहे थेवेनिन्स रेझिस्टन्स मिळाला आहे त्यामुळे INVThRTh सूत्र वापरून आपल्याला नॉर्टन्स करंट 1 एंपियर मिळेल नॉर्टन्स थिअरम वापरून सरळ हेच आपण मिळवले त्यामुळे थेवेनिन्स थिअरम आणि नॉर्टन्स थिअरम हे एकमेकांचे ड्युएल आहेत असे आपण म्हणू शकतो त्यामुळे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन वापरून थेवेनिन्स टू नॉर्टन्स आणि नॉर्टन्स टू थेवेनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट्स असे रूपांतर करू शकता आता शेवटी 1 एंपियर करंट हा 4 ओहम रेझिस्टन्स बरोबर पॅरलल आहे असे नॉर्टन्स इक्विव्हॅलंट आपल्याला मिळाले आता या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिलेल्या सर्किटचे नॉर्टन्स इक्विव्हॅलंट काढण्यासाठी दुसरे उदाहरण घेऊया येथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 एंपियर करंट सोर्स हा दोन्ही मेशमध्ये सामायिक आहे त्यामुळे आता आपण काय करू शकतो आपण आपले सोर्स ट्रान्सफॉर्मेशन तंत्र येथे वापरू शकतो आणि नॉर्टन्स करंटची व्हॅल्यू काढू शकतो सर्वप्रथम आपण जर टर्मिनल a b मधून पाहिले तर मिळणारा इनपुट रेझिस्टन्स म्हणजेच नॉर्टन्स रेझिस्टन्सची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करुया तर या ठिकाणी आपल्याला काय करावे लागेल आपल्याला व्होल्टेजला शॉर्टसर्किट करावे लागेल त्यामुळे आपल्याला काय मिळेल आपल्याला हे सर्किट मिळेल करंट सोर्स ओपन सर्किट झाल्यामुळे हा 3 ओहम देखील ओपन सर्किट होईल त्यानंतर आपल्याकडे 6 ओहम आहे हा 3 ओहम आहे आणि हा टर्मिनल a b आहे त्यामुळे आपण जर अपडेटेड सर्किट पाहिले तर आपल्याला दिसेल की 3 ओहम आणि 3 ओहम हे सिरीजमध्ये आहेत आणि हे सिरीज एकीकरण 6 ओहम बरोबर पॅरलल आहे तर आपल्याला आता काय मिळेल म्हणजे आपल्याला आता 6 ओहम दुसऱ्या 6 ओहम बरोबर पॅरलल असेल आपल्याला RNची व्हॅल्यू सरळ 3 ओहम अशी मिळेल त्यामुळे आता आपल्याला नॉर्टन्स रेझिस्टन्स मिळाला आता नॉर्टन्स करंट काढणे हे पुढील अवघड काम आहे तर आपण आता काय कराल फक्त टर्मिनल a b शॉर्टसर्किट करूया येथे शॉर्टसर्किट करंट isc देऊया आता टर्मिनल a b शॉर्टसर्किट झाल्यामुळे हा 6 ओहम रेझिस्टन्स असणार नाही त्यामुळे आपल्याकडे फक्त हा 4 एंपियर करंट सोर्स 3 ओहम रेझिस्टन्स आणि या 3 ओहम रेझिस्टन्स बरोबरचा सिरीज मधला हा 15 व्होल्ट व्होल्टेज सोर्स हे शिल्लक आहेत आता जर आपण सर्किट मधील हे ठराविक पाहिले तर आपल्याला एक व्होल्टेज सोर्स रेझिस्टन्स बरोबर सीरिजमध्ये दिसेल आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन वापरू शकता आपण जर सोर्स ट्रान्सफॉर्मेशन वापरले तर काय होईल आपल्याला हा करंट सोर्स आणि रेझिस्टन्स यांच्या पॅरेलल एकीकरणामध्ये रूपांतरित येईल करंट सोर्सची व्हॅल्यू काय असेल 15 भागिले 3 म्हणजे 5 एंपियर अशी करंट सोर्सची व्हॅल्यू असेल आणि तो करंट सोर्स 3 ओहम रेझिस्टन्स बरोबर पॅरलल असेल आता आपल्याकडे हा आधीचा करंट सोर्स आणि दुसरा 3 ओहम रेझिस्टन्स आहेत आणि टर्मिनल a b आहे आणि हा शॉर्टसर्किट करंट आहे हे दोन करंट सोर्सेस पॅरलल आहेत त्यामुळे आपण त्यांची बेरीज करू शकता आणि त्यामुळे ते 9 एंपियर होतील त्याच्याबरोबर एक 3 ओहम रेझिस्टन्स पॅरलल आहे आणि दुसरा 3 ओहम रेझिस्टन्स ह्या पॅरलल एकीकरण बरोबर सिरीजमध्ये आहे आणि त्यानंतर आपल्याकडे शॉर्टसर्किटेड टर्मिनल a b आहे आता आपण पुन्हा एकदा सर्किट व्होल्टेज आणि सीरिज मधील एक रेझिस्टन्स असे रूपांतर करू शकता जर आपण पुन्हा हा व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतरित केला तर तो 9 गुणिले 3 म्हणजे 27 व्होल्ट असेल आणि तो 3 ओहम रेझिस्टन्स बरोबर सीरिजमध्ये असेल तसेच आकृतीत दाखवल्याप्रमाणे आणखी एक 3 ओहम रेझिस्टन्स सीरिजमध्ये असेल त्यापुढे टर्मिनल a b शॉर्टसर्किटेड आहेत हे सर्किट आता खूप सोपे झाले आहे येथे शॉर्टसर्किट करंटची व्हॅल्यू काय असेल शॉर्टसर्किट करंटची व्हॅल्यू 27 व्होल्ट व्होल्टेज सोर्स भागिले 6 म्हणजे आपल्याला 4 5 एंपियर मिळेल त्यामुळे आता आपल्याला नॉर्टन्स करंट म्हणजे शॉर्टसर्किट करंट 4 5 एंपियर मिळाला आता शेवटी नॉर्टन्स इक्विव्हॅलंट काय असेल नॉर्टन्स इक्विव्हॅलंट टर्मिनल a b च्या एक्रॉस 4 5 एंपियर करंट सोर्स 3 रेझिस्टन्स बरोबर पॅरलल असा असेल अशाप्रकारे या सर्किटचा नॉर्टन्स इक्विव्हॅलंट आपल्याला मिळाला याबरोबरच आपण आजचे सत्र थांबवूया तर आज आपण नॉर्टन्स थिअरम बद्दल चर्चा केली विशेषतः अशा केसेस ज्यामध्ये इंडिपेंडेंट व्होल्टेज किंवा करंट सोर्सेस उपलब्ध आहेत नॉर्टन्स थिअरम बद्दलची चर्चा अशीच पुढील क्लासमध्ये चालू ठेवू आणि त्यामध्ये जेव्हा सर्किटमध्ये डिपेंडंट सोर्सेस असतील अशा परिस्थिती बद्दल अधिक चर्चा करू अशी सर्किट्स कशी सोडवायची हे आपल्याला समजेल